आमच्याकडे अजून एक पर्याय आहे जो सोर्सला सेन्स करतो आणि गेटला फीडबॅक देतो कारण ड्रेन या पिक्चरमध्ये नाही आम्ही सोर्स शोधत आहोत आणि पुन्हा गेटला फीडबॅक देत आहोत मी ड्रेनला पुरवठा व्होल्टेजशी जोडतो हे काही व्होल्टेजेस आहे ते कुठेतरी कनेक्ट केलेले आहे जोपर्यंत बायसिंग सर्किटचा संबंध आहे ड्रेन कोठे जोडलेले आहे हे संबंधित नाही एक एम्पलीफायरमध्ये आम्हाला ते असे जोडलेले पाहिजे जेणेकरून ते सॅच्युरेशन रिजनमध्ये राहील आता सोर्सला सेन्स कारण्यासाठी मी करंट सोर्स I0 सोर्स टर्मिनलशी जोडतो आणि आमच्याकडे एमओएस ट्रान्झिस्टरमध्ये वास्तविक ड्रेन करंट ID आहे आता आम्ही पुन्हा गेटकडे फीडबॅक देत आहोत तत्पूर्वी आमच्या अगदी पहिल्या प्रकरणात आम्ही परत गेटकडे फीडबॅक देत होतो आणि आम्ही सोर्स टर्मिनलला ग्राउंडला जोडला परंतु अर्थातच आता आपण सोर्स टर्मिनलवर करंट डिफरंन्स सेन्स करत आहोत म्हणून आम्ही सोर्स टर्मिनलला ग्राउंडशी कनेक्ट करू शकत नाही तर सोर्स टर्मिनल करंट सोर्सशी कनेक्ट केलेले आहे आणि आम्हाला गेटवर फीडबॅक द्यावा लागेल आता सोर्स टर्मिनल निश्चित झाले नाही परंतु तरीही आपण आपल्या युक्तिवादाने जाऊ शकतो जर ID खूप मोठा असेल म्हणजे काय होईल ते I0 पेक्षा मोठे आहे VGS कमी करणे आवश्यक आहे म्हणून VGS कमी करणे आवश्यक आहे सोर्स व्होल्टेज काय आहे हे आम्हाला माहित नाही परंतु VGS VG Vs च्या बरोबरीचे आहे जर आपण VG बरोबर हे नियंत्रित करण्याचा प्रयत्न करीत असाल तर हे सांगते की VG देखील कमी केले पाहिजे आणि ही आम्हाला पाहिजे असलेली फीडबॅक अॅक्शन आहे म्हणजेच जर ID I0 पेक्षा मोठा असेल तर आम्ही VG कमी करणे आवश्यक आहे जेणेकरून ID कमी होईल आता सोर्स टर्मिनलवर काय होते ते पाहू ID I0 कॅपेसिटरमध्ये वाहते आणि जर ID I0 पेक्षा जास्त असेल तर काय होते ते सोर्स व्होल्टेज Vs खरोखर वाढते तर सोर्स व्होल्टेजचे काय होत आहे ते म्हणजे ID I0 पेक्षा जास्त आहे की I0 पेक्षा कमी आहे ID I0 पेक्षा जास्त असल्यास Vs वाढते आणि आम्हाला VG कमी करायचे आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की मागील प्रकरणांप्रमाणे Vs आणि VG दरम्यान निगेटिव्ह इन्क्रिमेंटल गेन असा आहे की जर Vs वाढला तर VG कमी करणे आवश्यक आहे आणि त्याउलट म्हणून आम्ही Vs ला इनपुट म्हणून घेणारे काही ब्लॉक कनेक्ट करू शकतो आणि VG बाहेर ठेवतो आणि त्यात निगेटिव्ह इन्क्रिमेंटल गेन असणे आवश्यक आहे म्हणजे इनपुट वाढल्यामुळे त्याचे आउटपुट कमी होते म्हणजेच निगेटिव्ह इन्क्रिमेंटल गेन याचा अर्थ असा आहे आता आपण येथे एक गोष्ट पाहिली ती म्हणजे आमच्या पूर्वीच्या चर्चेतून आपल्याला हे माहित आहे की हा VG आहे आणि मी I0 ला सोर्स टर्मिनलशी जोडतो आणि तेथे वास्तविक ड्रेन करंट ID आहे आणि जर ID I0 पेक्षा जास्त असेल तर ID I0 या दिशेने कॅपेसिटरमध्ये वाहते आणि सोर्स व्होल्टेज वाढवते आता ID देखील सोर्स व्होल्टेजवर अवलंबून आहे ज्यामुळे सोर्स व्होल्टेज वाढत जाईल ID कमी होत आहे तर आधीपासूनच या कनेक्शनद्वारे फीडबॅक आहे आणि खरं तर जर हा व्होल्टेज गेट व्होल्टेज निश्चित केला गेला तर हे आपले जुने सर्किट आहे हे सोर्सला सेन्स करत आहे आणि सोर्सला परत फीडबॅक देत आहे म्हणून आपण सोर्स टर्मिनलशी करंट सोर्स कनेक्ट करतो तेव्हा सोर्सला फीडबॅक येतो हे आपण काढू शकत नाही कारण सोर्स एमओएसएफईटीच्या नियंत्रकाचा भाग तसेच एमओएसएफईटीच्या नियंत्रणाचा भाग आहे आता आपण येथे अतिरिक्त सर्किटरी कनेक्ट करतो तेव्हा तेथे गेटला फीडबॅक देखील मिळतो म्हणूनच हा सर्किट जरी मी त्याला सोर्सला सेन्स करतो आणि पुन्हा गेटला फीडबॅक देतो म्हणून म्हटले परंतु आम्ही त्या सोर्सला सेन्स करीत आहोत जे योग्य आहे परंतु फीडबॅक सोर्स आणि गेट दोघांनाही आहे आणि दोन्ही योग्य दिशेने आहेत कारण जर ID I0 पेक्षा जास्त असेल तर Vs वाढते आणि या निगेटिव्ह इन्क्रिमेंटल गेनद्वारे VG कमी होते तर VGS नक्कीच कमी होते परंतु गेट व्होल्टेज कोठे निश्चित करण्यात आला याविषयी आम्ही चर्चा केली त्यापेक्षा ही अद्याप वेगळी घटना आहे कारण आता आपण गेट व सोर्स दोघांनाही फीडबॅक देत आहोत आणि सामान्यत गेटला दिलेला फीडबॅक अधिक बळकट आहे म्हणून त्याचा उपयोग होतो हे एक विशेष केस म्हणून ट्रीट करा म्हणूनच आम्ही आता या चारही घटनांवर चर्चा केली आहे ड्रेन किंवा सोर्सला सेन्स करणे आणि गेट किंवा सोर्सकडे फीडबॅक पोहोचविणे पुन्हा आम्ही चर्चा केलेल्या पहिल्या दोन प्रकारच्या फीडबॅक बायसिंगपेक्षा हे सर्किट किंचित क्लिष्ट आहे तर फक्त एका कॉमन सोर्स ऍम्प्लिफायरसाठी आपण कदाचित हे वापरणार नाही परंतु असे बरेच सर्किट आहेत ज्यात अशी व्यवस्था दिसते आणि आदर्श ऑप अँप वापरुन मी पुन्हा आपणास पुन्हा एक शक्यता दाखवीन मला Vs ला सेन्स करावे लागले आणि ते परत गेटवर पोहोचणे आवश्यक होते आणि त्यास ऑप अँप द्वारे IDo केले होते ऑप अँप चे दुसरे टर्मिनल मी त्याला Vs0 म्हणतो आता आम्हाला माहित आहे की आम्हाला या Vs आणि VG दरम्यान निगेटिव्ह इन्क्रिमेंटल गेन हवा आहे म्हणूनच या प्रकारात असणे आवश्यक आहे ऑप अँपची चिन्हे अशी असणे आवश्यक आहे आणि हे ऑप अँपसह डिफरेन्शिएल व्होल्टेज आहे आता जर आपण या VG ते Vs पर्यंतच्या उर्वरित सर्किटवर नजर टाकली तर आपल्याला आढळेल की ऑप अँपच्या भोवती निगेटिव्ह फीडबॅक सुनिश्चित करण्यासाठी ऑप अँपसाठी योग्य चिन्हे आहेत कारण ऑप अँप आपल्याला ही व्हर्च्युअल शॉर्ट प्रॉपर्टी फक्त तेव्हाच देते जेव्हा निगेटिव्ह फीडबॅक असतो जोपर्यंत आमच्याशी संबंधित आहे आम्ही म्हणू शकतो की ऑप अँपला सर्व काही निगेटिव्ह फीडबॅक असणे आवश्यक आहे अशी काही उपयुक्त सर्किट आहेत जिथे ऑप अँप नेहमीच्या पॉजिटीव्ह फीडबॅकमध्ये असू शकतात परंतु जोपर्यंत आमच्या सर्व ऑप अँप सर्किटमध्ये संबंधित आहे ऑप अँप एक निगेटिव्ह फीडबॅकमध्ये असेल तर या ड्रेनवर सेन्स करणार्या चार प्रकारच्या बायस सर्किटचा निष्कर्ष काढतो आणि फीडबॅक गेटला पोहोचतो सोर्सला सेन्स करणे सोर्सला फीडबॅक देणे ड्रेनला सेन्स करणे सोर्सला फीडबॅक देणे आणि सोर्सला सेन्स करणे आणि गेटला फीडबॅक देणे म्हणून जोपर्यंत आपल्याला मूलभूत तत्व समजत नाही तोपर्यंत या गोष्टी कोणत्या नेमक्या पद्धतीने घडतात याचा फरक पडत नाही म्हणजे आम्ही ड्रेन थेट गेटशी जोडू शकतो किंवा दरम्यान आमच्याकडे काही इतर यंत्रणा असू शकतात आणि तसेच आपण त्या सर्वांचे विश्लेषण करण्यास सक्षम असावे कारण हे सर्किट्स ट्रान्झिस्टरमध्ये योग्य ऑपरेटिंग पॉईंट करंट का स्थापित करतात हे आता आपल्याला नक्की माहित आहे